तर साइनुसॉईड आणि फेसर्सवरील दुसर्या लेक्चरमध्ये आपले स्वागत आहे म्हणून या विशिष्ट विषयावर जाण्यापूर्वी मी आपल्याला एक चांगले ऐतिहासिक घटनेचे उदाहरण देतो मुळात हे 19व्या शतकाच्या उत्तरार्धात घडलेल्या युद्धाशी संबंधित आहे तर हे युद्ध जिथे शस्त्रे घेऊन लढले गेले नव्हते तेथे शब्दांचे युद्ध होते ते शब्द काय होते ते शब्द AC आणि DC होते तर त्या वेळी बरेच वादविवाद चालू होते जे 1890 च्या काळात होते जे DC श्रेष्ठ आहे की AC श्रेष्ठ आहे यावर होते अखेर AC जिंकला का कारण AC जास्त अंतरावर वीज हस्तांतरित करण्यास सक्षम होता लॉसेस कमी होते आणि जास्त व्होल्टेज तयार करणे सोपे होते म्हणूनच शेवटी सुमारे 1895 ला लोकांनी AC ला पसंतीचा व्होल्टेज सोर्स म्हणून स्वीकारले तर आता आपल्या सर्किट विश्लेषणामध्ये AC का महत्त्वाचा आहे आणि AC चा अभ्यास का करायचा आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर प्रथम साइनुसॉईड समजून घेऊया या विशिष्ट लेक्चरमध्ये मूलभूत संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केला जाईल जे साइनुसॉईडल व्होल्टेज किंवा करंट सोर्सनुसार बदललेल्या सर्किटचे विश्लेषण करणे आवश्यक आहे ह्या साइनुसॉईडल टाइम व्हॅरिंग एक्साईटेशन चा अर्थ म्हणजे साइनुसॉईडने दिलेले एक्साईटेशन आता प्रश्न असा असेल की साइनुसॉईड म्हणजे काय साइनुसॉईड एक सिग्नल आहे ज्यामध्ये साइन किंवा कोसाइन फंक्शन्सचे स्वरूप असते आता साइनुसॉईडल करंटला सामान्यत अल्टरनेटिंग करंट असे संबोधले जाते जेव्हा आपण असे म्हणतो की अल्टरनेटिंग करंट याचा अर्थ असा की आपण साइनुसॉईडल करंटबद्दल बोलत आहोत जे मूलत साइन किंवा कोसाइन फंक्शनच्या रूपात असेल प्रत्येक रेगुलर वेळेच्या अंतराने अशा प्रकारचे करंट परत येतात म्हणजेच ते एका नंतर एक पॉजिटीव्ह आणि निगेटिव्ह होईल म्हणूनच या साइनुसॉईडल करंट किंवा व्होल्टेज सोर्सद्वारे चालविलेल्या सर्किटला AC सर्किट म्हणतात आता आपल्याला साइनुसॉईड्समध्ये रस का आहे प्रथम वैशिष्ट्य म्हणजे साइनुसॉइडल हे एका नंतर एक पॉजिटीव्ह आणि निगेटिव्ह आहे साइनुसॉइडल सिग्नल तयार करणे आणि प्रसारित करणे खूप सोपे आहे आणि सध्या जगभरात AC व्होल्टेज तयार होत आहे आणि तो निवासी औद्योगिक किंवा व्यावसायिक अशा विविध लोडला पुरविला जात आहे म्हणूनच AC अत्यंत प्रख्यात आहे आणि त्याचा जगभरात अत्याधिक वापर होत असल्याने आपल्याला AC करंट किंवा व्होल्टेज सोर्सद्वारे जोडलेले AC करंट्स समजणे आवश्यक आहे आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फूरियर विश्लेषणाचा वापर करून आपण कोणत्याही व्यावहारिक नियतकालिक सिग्नलचे साइनुसॉईड्सच्या बेरजेमध्ये रुपांतर करू शकतो आणि हे साइनुसॉईड्स गणिताने हाताळण्यास अतिशय सोपे आहेत कारण डेरिव्हेटिव्ह म्हणजेच साइन चे डेरिव्हेटिव्ह कॉस आहे कॉसचे डेरिव्हेटिव्ह साइन आहे तर याचा अर्थ असा की डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रल स्वतःच साइनुसॉइड्स आहेत म्हणूनच आपल्या सर्किट विश्लेषणासाठी साइनुसॉईड्स फार महत्वाचे आहेत आता आपण एका साइनुसॉईडचा विचार करू आणि साइनुसॉईड्सचे विविध घटक काय आहेत हे शोधण्याचा प्रयत्न करू तर आपण साइनुसॉईडला कसे दर्शवू शकतो आपण साइनुसॉईडला vtVmsin ωt असे दर्शवू शकतो आत्ता दर्शविल्याप्रमाणे t टाइम व्हेरिएशन आहे Vm हे सिग्नलचे अँप्लिटयूड आहे आणि नंतर आपल्याकडे आणखी एक घटक sin ωt आहे जे सांगते की हे विशिष्ट सिग्नल एका मागून एक पॉजिटीव्ह आणि निगेटिव्ह मध्ये बदलत आहे जरी आकृतीमध्ये दर्शविलेले आहे तर आता स्लाइडमध्ये दोन आकृत्या दिल्या आहेत पहिल्या आकृतीमध्ये सिग्नलचे व्हेरिएशन ωt च्या संदर्भात आहेत आता इथे ω म्हणजे काय ω याला अँगुलर फ्रिक्वेन्सी असे म्हणतात जे रेडियन पर सेकंद मध्ये मोजतात आता आपण या आकृतीमध्ये काय करीत आहोत आपण अँगलच्या संदर्भात व्होल्टेज सिग्नलचे अँप्लिटयूड शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत कारण हे ωt आहे हे अँगलशिवाय काहीही नाही दुसर्या आकृतीत आपण काय करण्याचा प्रयत्न करीत आहोत आपण वेळेच्या संदर्भात व्होल्टेज अँप्लिटयूड शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत तर जर आपण दोन्ही आकृत्या पाहिल्यास ते एका नंतर एक पॉजिटीव्ह आणि निगेटिव्ह असतील तर येथे आपणास सिग्नल पॉजिटीव्ह दिसतो आणि येथे तो निगेटिव्ह आहे आणि पुन्हा तो 2π च्या अँगलमधून पुनरावृत्ती करतो त्याचप्रमाणे आपण टाइम व्हेरिएशन पाहिल्यास लक्षात येईल की टाइम T नंतर पुन्हा पुन्हा सिग्नल रिपीट होत आहे तर T म्हणजे काय T ला साइनुसॉईड्सचा कालावधी म्हणतात आणि प्रत्येक कालावधीनंतर साइनुसॉईड पुन्हा रिपीट होत असतो तर या दोन आकृत्यावरून आपण काय मिळवू शकतो आपण दोन्ही आकृत्यांची तुलना केल्यास आपल्याला दिसेल की ωT2π तर मग आपण काय म्हणू शकतो आपण ωT2π म्हणू शकतो आणि ते दर्शविले जाऊ शकते की टाइम पिरियड T2πω आपण असे म्हणू शकता कि प्रत्येक टाइम पिरेड कॅपिटल T नंतर ही पुनरावृत्ती होत असते आपण शोधण्याचा प्रयत्न करूया जर आपला मूळ सिग्नल v असेल तर vtT असेल vtTVmsin ωtT Vmsin ωt2πω तर आऊटपुट Vmsin ωt2π आहे कारण जर आपण पहिल्या टर्ममध्ये घेत असाल तर t आणि दुसरी टर्म 2π होईल आता sin ωt2π ची व्हॅल्यु किती आहे ते पुन्हा t होते तर शेवटी आपल्याला काय मिळेल आपल्याला Vmsin ωt v मिळते अशा प्रकारे आपण असे म्हणू शकतो की जर आपण फंक्शनमध्ये T जोडले तर तो शेवटी मूळ सिग्नल होईल याचा अर्थ असा आहे की प्रत्येक टाइम पिरेड T नंतर सिग्नलची पुनरावृत्ती होते म्हणूनच आपण असे म्हणू शकतो की v ची tT वर समान व्हॅल्यु असते जी t वर असते आणि ते नियतकालिक असते तर सर्वसाधारणपणे आपण असे म्हणू शकतो की जर कोणत्याही फंक्शन fftnT कोणत्याही पूर्णांक व्हॅल्युने गुणाकार केलेला टाइम पिरेड असेल तर सिग्नल पेरियॉडिक असेल आता आपण पाहिले आहे की T हा टाइम पिरेड आणि याचा उपयोग करून आपण म्हणू शकतो की फंक्शन पेरियॉडिक फंक्शन आहे आता आणखी एक मात्रा शोधण्याचा प्रयत्न करूया ज्याला सायक्लिक फ्रिक्वेन्सी म्हणतात सामान्य शब्दांमध्ये आपण सायक्लिक फ्रिक्वेन्सी म्हणत नाही आपण फक्त फ्रिक्वेन्सी म्हणतो तर फ्रिक्वेन्सी f म्हणजे काय ते 1 T च्या व्हॅल्युशिवाय काहीही नाही ते म्हणजे टाइम पिरेड आता आपण हि व्हॅल्यु मागील समीकरणामध्ये ठेवली तर आपल्याला T2πω असे मिळाले तर आपल्याला काय मिळेल आपल्याला ω2πf मिळेल तर हे मूलतः रेडिअन प्रति सेकंद मध्ये मोजली जाणारीअँगुलर फ्रिक्वेन्सी आणि हर्ट्ज मध्ये मोजली जाणारी सायक्लिक फ्रिक्वेन्सी यांचा संबंध दर्शविते आपण सहसा पाहत असलेल्या साहित्यातील आणखी सामान्य शब्द ∅ जे vtVmsin ωt∅ देते म्हणून आपण आणखी एक संज्ञा ∅ जोडू जी त्या विशिष्ट लाटेच्या स्वरूपाच्या फेज शिवाय काहीच नाही याचा अर्थ काय जर आपण आकृती पाहिल्यास आणि व्होल्टेज v2t पाहिला तर त्याची वेव्हफॉर्म 0 पासून सुरू होत नाही ती 0 च्या आधीच सुरू होते तर जर आपण T ची व्हॅल्यू 0 ठेवली तर आपल्याला Vmsin ∅ ची काही व्हॅल्यु मिळेल याचा अर्थ असा की वेळ t बरोबर 0 या सिग्नलची काही व्हॅल्यु असते म्हणूनच त्याची टाइम t बरोबर 0 ची काही पॉजिटीव्ह व्हॅल्यु आहे म्हणून याचा अर्थ 0 व्हॅल्युच्या आधी याचा प्रारंभ होत आहे म्हणून आता जर आपण दुसर्या सिग्नलशी तुलना केली जी v1t आहे तर v1t आपल्या मूळ सिग्नलशिवाय काहीही नाही ज्यास आपण आधी मानले की v1t बरोबर Vmsin ωt आहे जर आपण त्या दोघांचा प्लॉट बनविला तर हे v1t Vmsin ωt होईल जे मूळपासून सुरू होते v2tVmsin ωt∅ जे मूळ होण्यापूर्वी सुरू होते तर आपण असे म्हणू शकतो की अँगल ∅ व्होल्टेज v2t ला काही प्रमुख घटक देत आहे आणि त्याला आपण आपला फेज अँगल म्हणतो तर आपण v2t हा v1t ला अँगल ∅ ने लीड करत आहे निरीक्षण करू शकतो किंवा आपण म्हणू शकतो कि v1t अँगल ∅ ने v2t ला लॅग करतो आता जर अँगल ∅ 0 च्या बरोबरीने नसेल तर व्होल्टेज v1 आणि v2 फेज बाहेर आहेत किंवा जर ∅ 0 च्या बरोबरीने असेल तर व्होल्टेज v1 आणि व्होल्टेज v2 दोन्ही वेव्हफॉर्म एकसारखे होतील आणि ते त्यांच्या मॅक्सीमा आणि मिनीमा येथे एकाच वेळी पोहोचतील तर हा फेज डिफरंन्स हे परिभाषित करेल की दोन वेव्हफॉर्म एकमेकांशी कसे आऊट ऑफ फेज होतात आता साइनुसॉईडचे साइन किंवा कोसाइन स्वरूपात दर्शविले जाऊ शकते आणि तिचे रूपांतर एका रूपातून दुसर्या रूपात केले जाऊ शकते तर तपशिलांमध्ये जाण्यापूर्वी आपण काही त्रिकोनमितीय गोष्टी पाहूया जे आपण साइनुसॉईड्स तसेच फेसर्सवर काम करताना वापरतो तर आपण प्रथम आधी पाहूया पहिले काय आहे पहिले sin A plus B आहे तर आपण sin AB चा विचार करू आपल्याकडे sin AB sin sin A cosBcosA sin B आहे आता sin AB ऐवजी आपल्याला sin काढण्यास सांगितले तर आपण काय करावे आपल्याला वजासह अधिक पुनर्स्थित करावे लागेल ते म्हणजे sin sin A cosB cosA sin B आता cos AB साठी आपल्याकडे cos A cosB sinA sin Bआहे त्याउलट जर आपल्याला cos ची व्हॅल्यु काढण्यास सांगितले तर आपल्याकडे cos A cosB sinA sin B आहे आता हे वापरुन आपल्याला काही व्हॅल्युस सापडतील जी आपल्या साइनुसॉईड तसेच फेसर गणनेमध्ये महत्त्वपूर्ण आहेत ही व्हॅल्यु कोणती आहेत एक साइन ओमेगा t अधिक 180 डिग्री आहे sin ωt180 ची व्हॅल्यु किती आहे जी sin ωt च्या बरोबर आहे त्याचप्रमाणे जर आपल्याला sin ωt 180 ची व्हॅल्यु काढण्यास सांगितले तरीही आउटपुट समान राहील ते sin ωt असेल आता cos ωt180 काय आहे ते पुन्हा cos ωt होईल तर येथे देखील आपल्याला cos ωt 180 काढण्यासाठी सांगितले गेले तर आउटपुट सारखेच राहील म्हणजे cos ωt त्याचप्रमाणे आपल्याला sin ωt90 ची व्हॅल्यु काढण्यास सांगितले तर त्याचे आउटपुट काय असेल ते cos ωt असेल आता अधिकऐवजी जर असे म्हणले कि sin ωt 90 ची व्हॅल्यु शोधा आता हे cos ωt होईल बरोबर जर हे वजा असेल तर तुमचे आउटपुट ωt होईल आता cos ωt90 साठी हे sin ωt होईल त्याचप्रमाणे cos ωt 90 sin ωt होईल तर आपण काय करू शकतो या विशिष्ट मूळ सूत्रात व्हॅल्युस ठेवून आपण या व्हॅल्युसची पडताळणी करू शकतो तर आपण काय करू शकतो आपण ωt ठेऊ शकतो आपण A ωt सह आणि B 180 डिग्री किंवा 90 डिग्रीसह बदलू शकतो जे काही असेल तसे असेल आणि आपल्याला हे एक्सप्रेशन सापडेल आणि हे फार महत्वाचे आहे कारण जेव्हा आपण साइनुसॉईड्सची व्हॅल्यु साइन मधून कोसाइनमध्ये बदलू इच्छित असल्यास किंवा आपण फेसरची व्हॅल्यु शोधू इच्छित असल्यास आपण त्याचा वापर करू शकतो ज्याची आपण पुढील काही स्लाइड्समध्ये चर्चा करू आता आपण काही उदाहरणे घेऊया जेणेकरुन आपल्याला साइनुसॉईडची संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल आपण vt12cos 50t10° असलेल्या एका साइनुसॉईडचे उदाहरण घेऊ आता आपण याची सहजपणे Vmcos ωt∅ सह तुलना करू शकतो तर जेव्हा आपण दोन एक्सप्रेशनची तुलना कराल तेव्हा आपल्याला कळेल की Vm 12 व्होल्ट आहे कारण V व्होल्टमध्ये मोजले जाते तर फेज अँगल काय आहे तो 10 डिग्री पॉझिटिव्ह आहे आता अँगुलर फ्रिक्वेन्सी ω आहे ती 50 रेडियन प्रति सेकंद आहे तर टाइम पिरेड 2πω असेल जो 0 1257 सेकंदाचा होईल आणि फ्रिक्वेन्सी 7 958 हर्ट्ज मिळेल त्या टाइम पिरेडच्या उलट असेल आता आपणास दोन व्होल्टेज सिग्नल दरम्यान फेज अँगलची गणना करण्यास सांगितले जे v1 10cos 50t50 आणि v212sin आहेत आता या दोघांची तुलना करण्यासाठी साइन किंवा कोसाइन वापरावे लागेल तर आपण काय करीत आहोत आपण साइनचे कोसाइनमध्ये रूपांतर करून फेज अँगल शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत आपण मागील स्लाइडमध्ये नुकत्याच पाहिलेल्या काही त्रिकोणमितीय ऑपरेशनच्या मदतीने निगेटिव्ह चिन्हास पॉजिटीव्ह चिन्हामध्ये रूपांतरित करावे लागेल तर आपण म्हणू शकतो v1 10cos 50t50 ला 10cos 50t50 180 मध्ये रूपांतरित केले जाऊ शकते कारण cos ωt 180 हे cos ωt होईल तसेच cos ωt180 देखील cos ωt होईल तर या प्रकरणात दोन संभाव्य पर्याय आहेत एक म्हणजे V1 म्हणजे 10cos 50t50 180 तसेच 10cos 50t50180 कारण ते अधिक किंवा वजाचे असेल तर त्या कॉसच्या अँगलचे वजा होईल तर आपण दोन्ही प्रकरणे घेत आहोत आणि दोन्ही प्रकरणामध्ये आपल्याला समान आउटपुट मिळेल हे न्याय्य ठरेल आता V2 हे 12sin 50t 10 म्हणजे 12cos 50t 10 90 आहे म्हणजे आपण अँगलच्या दृष्टीने sin ωt ची व्हॅल्यु शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत जेणेकरुन आपण काय म्हणू शकतो sin ωt हे cos ωt 90 आहे बरोबर मागील स्लाइडमध्ये आपण हे पाहिले आहे आता आपण हि व्हॅल्यु वापरल्यास हे विशिष्ट एक्सप्रेशन 12cos होईल तर अशाप्रकारे आपण दुसरे व्होल्टेज सिग्नल साइनमधून कोसाइनमध्ये रूपांतरित करीत आहोत तर V1 आपल्याला 10cos 50t 130 मिळाले आहे कारण व्हॅल्यु 50 180 होती जेणेकरून ती शेवटी 130 होईल हे 230 देखील असू शकते तर हे दोन सिग्नल आहेत जे आपण मोजले आहेत आता V2 आपण फक्त 12cos लिहू शकतो कारण ते 10 90 आहे जेणेकरून ते 100 होईल आपण हि व्हॅल्यु 130 30 म्हणून बदलू शकतो जेणेकरून आपण या दोन्हीची सहज तुलना करू शकतो त्याचप्रमाणे आपण 50t 100 ला 50t 100 360 म्हणून देखील लिहू शकतो 360 डिग्री 2π शिवाय काहीच नाही हे पेरियॉडिक सिग्नल असल्याने आपल्याला शेवटी समान सिग्नल मिळेल तर आपण त्या विशिष्ट स्थापनेचा विचार करीत आहोत आणि आपण 360 डिग्रीची भर घालत आहोत आणि शेवटी आपल्याला 12cos 50t260 मिळेल तर आता जर आपण या दोघांची तुलना केली तर आपल्याला कळेल की V2 V1 ला 30 डिग्रीने लीड करतो तर V2 चा अँगल वजा V1 चा अँगल 30 डिग्री असेल त्याचप्रमाणे या दोन प्रकरणांसाठी आपण या दोघांची पुन्हा तुलना केल्यास आपणास V2 चा अँगल वजा V1 चा अँगल 30 डिग्रीच्या समान मिळेल मग जरी V1 च्या बाबतीत ते अधिक 180 डिग्री किंवा वजा 180 डिग्री असले तरीही आपल्याला समान उत्तरे मिळतील समान एक्झरसाईझ कॉसचे साइनमध्ये रुपांतर करण्याच्या मदतीने आणि व्होल्टेज V2 च्या तुलनेत केले जाऊ शकते असेच काहीतरी आपण एक्झरसाईझ म्हणून करू शकतो आता आपण आणखी एक फेसर संकल्पनेवर येऊया कारण साइन आणि कोसाइन फंक्शन्सपेक्षा काम करण्यास सोयीस्कर असलेल्या साइनुसॉईड्स सहजपणे फेसरच्या रूपात व्यक्त केल्या जातात तर आपण फेसर कसे परिभाषित करू फेसर एक कॉम्प्लेक्स संख्या आहे जी साइनुसायडच्या अँप्लिटयूड आणि फेजचे प्रतिनिधित्व करते तर जर आपल्याला कॉम्प्लेक्स संख्या निश्चित करण्यास सांगितले तर आपण काय लिहिता आपण कॉम्प्लेक्स संख्या zxjy लिहाल तर j ऑपरेटर आहे ज्याची व्हॅल्यु 1 आहे जे सांगते की जेव्हा ती एका विशिष्ट व्हॅल्युशी जोडली जाते तेव्हा ती विशिष्ट व्हॅल्यु इमॅजीनरी होईल तर हे मूलतः कॉम्प्लेक्स संख्या z चा रेक्टयांगूलर फॉर्म आहे तोच z पोलर कोऑर्डिनेट्स किंवा घातांकीय स्वरुपात देखील लिहिला जाऊ शकतो म्हणजेच z r∠∅ असाही लिहिला जाऊ शकतो जो कि rej∅ आहे आता ej∅ काय आहे याला यूलर फार्मुलेषण म्हणतात ej∅cos ∅ jsin ∅ हे यूलरचे सूत्र फेसरच्या परिभाषेसाठी खूप महत्वाचे आहे म्हणून आपण आपल्या वेगवेगळ्या फेसर गणनेमध्ये हे वारंवार वापरतो म्हणून zr∠∅rej∅rcos ∅ jsin ∅ तर जर आपण विघटित केले तर ते पुन्हा x jy होईल जिथे x हे rcos ∅ आहे आणि y हे rsin ∅ आहे तर या स्वरुपात r z चे मॅग्निट्युड आणि ∅ कॉम्प्लेक्स संख्या z चा फेज मानले जाते आता ej∅cos ∅ jsin ∅ cos ∅ हे ej∅ ची रियल टर्म म्हणून दर्शविली जाऊ शकते आणि ej∅ ची sin ∅ इमॅजीनरी टर्म म्हणून दर्शविली जाऊ शकते म्हणूनच प्रत्येक प्रतिनिधित्व सामान्यत वापरण्याच्या सोयीनुसार निवडले जाते म्हणजेच आपण कॉम्प्लेक्स संख्येचे आयताकृती फॉर्म किंवा ध्रुवीय फॉर्म वापरू शकतो जे कॉम्प्लेक्स संख्या प्रतिनिधित्वाचे घातांकार फॉर्म आहे आता आपण दोन कॉम्प्लेक्स संख्येला जोडू किंवा वजा करू इच्छित असाल तर आयताकृती फॉर्मसह जाणे चांगले आहे किंवा आपण गुणाकार आणि विभागणी करू इच्छित असल्यास ध्रुवीय फॉर्मसह जाणे चांगले तर फेसरला एका फॉर्ममधून दुसर्या फॉर्ममध्ये रुपांतरित करणे शक्य आहे जर आपल्याला आयताकृती फॉर्म दिला गेला असेल म्हणजे xjy तर rx2y2 आणि कॉम्प्लेक्स संख्येचा फेज अँगल ∅yx असेल त्याचप्रमाणे जर आपल्याला ध्रुवीय फॉर्मला आयताकृती फॉर्ममध्ये रूपांतरित करायचे असेल तर xrcos ∅ yrsin ∅ आता आपण फेसर फॉर्ममध्ये साइनुसॉईडचे प्रतिनिधित्व कसे कराल कारण सर्किट विश्लेषणामध्ये हे खूप महत्वाचे कार्य आहे ej∅ चा cos ∅ रियाल पार्ट आहे आणि sin ∅ इमॅजिनरी पार्ट आहे म्हणून आपण त्यांचा उपयोग दिलेल्या साइनुसॉईड जे कि vtVmcos ωt∅ आणि त्यांना फेसर फॉर्ममध्ये रूपांतरित करतो तर आपण vtVmcos ωt∅ लिहिल्यास काय होईल आपल्याला माहिती आहे की cos ∅ हा ej∅ चा रियाल पार्ट आहे आपण ReVmejωt∅ सारखेच एक्सप्रेशन लिहू शकतो तर हे ReVmej∅ejωt होईल तर आपण हे एक्सप्रेशन ReVejωt म्हणून लिहितो कॅपिटल V काय आहे V Vmej∅Vm∠∅ आहे तर हे साइनुसॉईडचे फेसर प्रतिनिधित्व आहे तर थोडक्यात आपण Vm∠∅ म्हणून लिहीत आहोत म्हणून स्लाइडमध्ये V जे आपण पाहत आहोत ते म्हणजे साइनसॉइडचे फेसर प्रतिनिधित्व आहे आपण म्हणू शकतो कि फेसर हे आपल्या साइनसॉइडच्या मॅग्निट्युड आणि फेजचे एक कॉम्प्लेक्स प्रतिनिधित्व आहे येथे पाहण्याची महत्त्वाची बाब म्हणजे ejωt हा एक महत्त्वाचा शब्द आहे परंतु आपण त्याचा स्पष्टपणे उल्लेख करत नाही कारण फेसर नोटेशनमध्ये आपण हा विशिष्ट शब्द नेहमीच भिन्न भिन्न घटक म्हणून पाहतो म्हणून आपण हा विशिष्ट घटक सोडतो परंतु आपण नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे की हा शब्द नेहमी उपस्थित असेल आणि फेसरची फ्रिक्वेन्सी ω असेल आता साइनुसॉईडच्या अनुषंगाने फेसर मिळविण्यासाठी आपण प्रथम साइनुसॉईड कोसाइन स्वरूपात व्यक्त करतो तर हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे कारण जेव्हा जेव्हा आपल्याला फेसरच्या दृष्टीने साइनुसॉईड सादर करायचा असेल तेव्हा ते प्रथम कोसाइन स्वरूपात रूपांतरित केले जावे कोसाइन फॉर्म का कारण हा युलर एक्सप्रेशनचा रियाल पार्ट आहे हे सुनिश्चित करेल की साइनुसॉईड कॉम्प्लेक्स संख्येच्या रियाल पार्टच्या रूपात लिहिले जाऊ शकते जेव्हा टाइम फॅक्टर काढून टाकला जातो तेव्हा जो उरतो तो त्या साइनुसॉईडशी संबंधित फेसर असतो तर थोडक्यात आपण असे म्हणू शकतो की टाइम डोमेन मध्ये लिहिलेले सिग्नल Vmcos ωt∅ Vm आणि अँगल ∅ घेऊन फेसर डोमेनमध्ये रूपांतरित केले जाऊ शकते साइनुसॉईडला फेसर डोमेनमध्ये रूपांतरित करण्यासाठी आपण सहजपणे पाहू शकतो कि VVm∠∅ आता जर आपण ग्राफ मध्ये प्रतिनिधित्व करत असाल तर मग आपण VVm∠∅ आणि IIm∠ θ यासारखे दोन फेसर्स घेत असाल तर आपण ग्राफिक स्वरुपात कसे प्रतिनिधित्व कराल आपण रिअल ऍक्सिस इमॅजीनरी ऍक्सिस घ्याल आपण V प्लॉट कराल V ला ∅ अँगल आहे रिअल ऍक्सिसच्या संदर्भात आणि करंट I रिअल ऍक्सिसच्या संदर्भात θ आहे येथे व्होल्टेज V फेसर लीड करत आहे आणि करंट I लॅग करत आहे आता जर आपण वेळेच्या संदर्भात पाहिले तर दोघे स्थिर प्लेनच्या संदर्भात फिरत आहेत तेच रिअल आणि इमॅजीनरी ऍक्सिस प्लेन आहेत कारण आपण ejωt टर्म सोडला परंतु अखेरीस दोन्ही फेसर फ्रेममध्ये फिरत असतात आणि त्यांना कॉन्स्टन्ट अँगुलर फ्रिक्वेन्सी असते ते एकमेकांच्या बाबतीत नेहमीच कॉन्स्टन्ट असते परंतु ऍबसोल्यूट टर्म मध्ये फिरते तर साधेपणासाठी आपण फेसरसाठी ओमेगाचे प्रतिनिधित्व करीत नाही कारण ते समजले आहे असे दिसते आणि आपण फक्त फेसर म्हणून व्होल्टेज आणि करंट दर्शवितो आता आपण टाइम डोमेन आणि फेसर डोमेन यासारख्या दोन्ही डोमेनची तुलना केल्यास Vmcos ωt∅ हे Vm∠∅ असे लिहिले जाऊ शकते Vmsin ωt∅ Vm∠∅ 90° 90 डिग्री का येत आहे कारण हे साइनच्या टर्म्समध्ये आहे म्हणून आपल्याला त्यांना कोसाइन टर्ममध्ये रूपांतरित करावे लागेल आणि नंतर आपल्याला Vm∠∅ 90° मिळेल त्याचप्रमाणे Imcos ωtθ हे Im∠θ असेल तर Imsin ωtθ हे Im∠θ 90° असेल कारण साइन आपल्याला कोसाइनमध्ये रुपांतरित करणे आवश्यक आहे आणि ते फेसर डोमेनमध्ये रुपांतरित करण्यापूर्वी करावे आता बंद करण्यापूर्वी काही उदाहरणे घेऊया जर आपल्याला साइनुसॉईड i6cos 50t 10° चे रूपांतर फेसरमध्ये करण्यास सांगितले तर आपण काय कराल आपण फक्त स्टॅंडर्ड साइनुसॉईडशी तुलना कराल मग आपल्याला कळेल की फेसर टर्ममध्ये आपल्याला फक्त अँप्लिटयूड आणि फेसरचे अँगल म्हणून प्रतिनिधित्व करावे लागेल तर या प्रकरणात काय होईल अँप्लिटयूड 6 आहे फेज अँगल 10 डिग्री आहे म्हणून दिलेल्या साइनुसॉईडचे फेसर प्रतिनिधित्व म्हणून आपण 6∠ 10 अँपिअर लिहू आता जर आपल्याला 4sin 30t40° ची फेसर व्हॅल्यु शोधण्यास सांगितले गेले तर प्रथम आपल्याला काय करावे लागेल आपल्याला ते स्टॅंडर्ड कोसाइन टर्ममध्ये रूपांतरित करावे लागेल तर ते Vmcos ωt∅ आहे आता त्रिकोणमितीय आयडेंटिटी चा वापर करून आपल्याला माहिती आहे की sin ∅ cos∅90° आपण हे सूत्र येथे वापरू आणि हे कोसाइनच्या टर्ममध्ये रुपांतरित करू आणि नंतर ते 4cos 30t40°90° होईल तर आता आपण फेसरच्या टर्ममध्ये लिहू फेसरच्या टर्ममध्ये या साइनुसॉईडची व्हॅलू 4∠130 डिग्री व्होल्ट होईल आता जर आपल्याला फेसरला साइनुसॉईडमध्ये रूपांतरित करण्यास सांगितले गेले तर आपण काय करावे आधी पहावे कि ते आयताकृती फॉर्ममध्ये दिले गेले आहे कि नाही नंतर आपण त्यास युलर फॉर्म किंवा ध्रुवीय फॉर्ममध्ये रूपांतरित करू शकतो तर काय होईल Im ची मॅग्निट्युड x2y2 होईल तर x y या दोन टर्म्स दिल्या आहेत म्हणून Im 5 होईल तर अँगल थिटा yx होईल आणि हे 43 होईल जे 126 87° वर येईल म्हणूनच आपण फक्त फेसर फॉर्ममध्ये करंट I 5∠126 87° लिहू शकतो आता फेसरला साइनुसॉईडमध्ये स्थानांतरित करणे खूप सोपे आहे आपल्याला हि व्हॅल्यु अँप्लिटयूडच्या जागी ठेवणे आवश्यक आहे आणि हे एक फेज अँगल आहे तर शेवटी i5cos ωt126 87° A होईल तर यासह आपण आपले आजचे लेक्टर बंद करतो खूप खूप धन्यवाद